नमस्कार आज मी लज अँगलबद्दल चर्चा करणार आहे लज कोन हा लहान लांबीचा कोन आहे जो मुख्य कोनाचा भार सामायिक करण्यासाठी आवश्यक असतो कधीकधी मुख्य कोनात मोठ्या प्रमाणात भार असतो आणि भार हस्तांतरित करण्यासाठी मुख्य मेंबर शी या प्रकारच्या कोन विभागाची जोडणी करण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने मोठ्या बोल्टची आवश्यकता असते म्हणून जर आपण मोठ्या संख्येने बोल्ट किंवा मोठ्या लांबीच्या वेल्डचा वापर केला तर गसेट प्लेटचा आकार खूप जास्त होतो आणि जर गसेट प्लेटचा आकार जास्त झाला तर गसेट प्लेटसाठी आवश्यक असलेली सामग्री मोठी असेल आणि ती किफायतशीर नसेल तर जॉइंट ची लांबी किंवा सांध्याचा आकार एका विशिष्ट रकमेपर्यंत कमी करण्यासाठी कधीकधी आपणजॉइंट च्या सुरुवातीला लज कोन प्रदान करतो ज्यामुळे मुख्य कोनातून गुसेट प्लेटपर्यंत भार सामायिक केला जाऊ शकतो तर मुळात लज अँगल हा मुख्य कोनाच्या आऊटस्टँडिंग लेगशी जोडलेला असतो आणि मुख्य कोना च्या लज अँगलच्या भारापैकी काही टक्के लज अँगलवर हस्तांतरित केला जातो आणि नंतर तो भार पुन्हा जोडला जातो म्हणजे पुन्हा लज अँगलच्या दुसऱ्या कोनातून गसेट प्लेटवर हस्तांतरित केला जातो तर हे असे घडते की मी एक आकृती दाखवू शकतो असे समजा की कोन विभाग गुसेट प्लेटशी जोडलेले आहेत समजा हा एक कोन विभाग आहे आता जर हा कोन विभाग मोठा भार वाहून नेणारा असेल जर तो वाहून नेणारा असेल तर मला मोठ्या संख्येने बोल्ट्सची आवश्यकता आहे आणि अशा प्रकारे ते गसेट प्लेटची लांबी वाढवते असे समजा की ही गसेट प्लेटची लांबी आहे आता सामग्री वाचवण्यासाठी कधीकधी आपण या दिशेने मुख्य कोनाशी जोडलेला अतिरिक्त कोन लावून ही लांबी कमी करू शकतो तर समजा हा आऊटस्टँडिंग लेग आहे आणि जर मी लहान लांबीचा दुसरा कोन ठेवला तर समजा मी दुसरा लेग टाकत आहे तर मी जे काही करत आहे ते मी विशिष्ट भार हस्तांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे याचा अर्थ मी हा कोन या आउटस्टँडिंग लेग ला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हा विशिष्ट भार या मेंबर कडे हस्तांतरित करतो ज्याला लजकोन म्हणतात आणि नंतर हा या गसेट प्लेटशी जोडलेला आहे आणि हा मुख्य मेंबर या गसेट प्लेटशी जोडलेला आहे तर जर आपण येथे आकृती पाहिले तर आपण पाहू शकतो की उदाहरणार्थ या ठिकाणी हा एक कोन विभाग आहे हा मुख्य कोन आहे तर हा कोन लज कोना च्या छोट्या लांबीशी जोडलेला आहे आणि तो या बोल्टद्वारे जोडलेला आहे ज्यावर तो आउटस्टॅण्डिंग लेग आहे आणि हा लज कोन देखील येथे जोडलेला आहे म्हणजे गुसेट प्लेटसह म्हणून या कोन विभागात काय होत आहे जे काही भार घेत आहे कारण ते लजकोनशी जोडलेले आहे आणि नंतर गसेट प्लेटशी जोडलेले आहे तर संपूर्ण स्ट्रेंथ सामायिक करण्याऐवजी काही टक्के भार ह्याने सामायिक केला जाणार आहे कारण तो भारांची टक्केवारी सामायिक करत आहे तर या विभागासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या कमी असेल आणि म्हणून आपण लांबी कमी करू शकतो तर जर ते याच्या जागी समभाग असतील तर मी हे प्रदान करू शकतो म्हणून मी ही लांबी कमी करू शकतो म्हणजे मी ही लांबी वगळू शकतो ज्यामुळे मी जोडणीसाठी अर्थव्यवस्था बनवू शकतो तथापि काहीवेळा हे शक्य होणार नाही कारण आपण अतिरिक्त कोन देत आहोत तर आपण येथे काही अतिरिक्त साहित्य वापरणार आहोत आणि जोडण्यांमुळे इसेंट्रीसिटी देखील निर्माण होऊ शकते तर त्याचे काही तोटे आहेत परंतु कधीकधी आपण त्याचा वापर करतो तर डिझाइनवर जाण्यापूर्वी आणि जाण्यापूर्वी कोडल तरतुदी प्रदान करा एका सेकंदात मला लज अँगलच्या तपशीलांवर चर्चा करायला आवडते ठीक आहे कलम 10 12 मध्ये IS 800 2007 मधील 12 येथे लज कोना च्या डिझाइन साठी सामान्य प्रक्रिया प्रदान करते तर डिझायनिंगसाठी केव्हा जाणार आहोत हे आपल्याला हे कोडल तरतुदी लक्षात ठेवाव्या लागतील हे दोन प्रकारचे आहे एक म्हणजे आपण कोन विभाग देऊ शकतो दुसरा म्हणजे आपण चॅनेल विभाग देऊ शकतो मुख्य मेंबर कोन असू शकतो किंवा मुख्य मेंबर चॅनेल विभाग असू शकतो तर जर मुख्य मेंबर कोन विभाग असेल तर असे सांगितले जाते की लज कोन मुख्य कोना च्या बाजूच्या आऊटस्टँडिंग लेग ला जोडलेला आहे म्हणून मी सांगितल्याप्रमाणे लज कोन मुख्य कोनाच्या आऊटस्टँडिंग लेग ला जोडला जाईल मग जेव्हा असमान कोन वापरला जातो तेव्हा जोडल्या गेलेल्या लेग च्या एकूण क्षेत्राच्या गुणोत्तरात भार वितरित केला जातो याचा अर्थ असा की जर असमान विभाग वापरले तर समजा हे 75 आहे आणि हे 50 आहे तर या लेग वर भार घाला आणि या लेग वर भार 50 ते 75 च्या गुणोत्तरासह असेल तर या कोनातून कमी भार वाटून घेतला जाईल आणि या कोनातून अधिक भार वाटून घेतला जाईल तर या गुणोत्तरासह हा वाटा असेल यालाच कोडल तरतुदी म्हणतात मग त्यात असे म्हटले आहे की लजअँगल आणि गुसेट किंवा इतर सहाय्यक मेंबर शी असलेले त्यांचे संबंध मुख्य मेंबर च्या थकबाकी असलेल्या पायामध्ये किमान 20 टक्के जास्त स्ट्रेंथ विकसित करण्यास सक्षम असतील तर एक्सेस असलेल्या लेग मध्ये 20 टक्के किमान 20 टक्के आहे याचा अर्थ जे काही भार येथे येत आहे जो काही भार एक्सेस होतो त्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त येत आहे त्यातून अधिक भार उचलावा लागतो म्हणून जेव्हा आपण लजअँगलची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला त्या मेंबर कडे जे काही प्रमाणानुसार येत आहे ते अधिक 20 टक्के आपल्याला करावे लागेल मुख्य कोनात लजकोनाचा जोड आऊटस्टँडिंग लेग मधील स्ट्रेंथ पेक्षा कमीतकमी 40 टक्क्यांपेक्षा जास्त स्ट्रेंट विकसित करण्यास सक्षम असेल हे देखील आपल्याला लक्षात ठेवावे लागेल तर एकदा ते 20 टक्के झाले आणि दुसरे 40 टक्के झाले तर वाटा उचलावा लागेल मग मुख्य मेंबर चा विभाग चॅनेल केला जात असल्यास तर यापूर्वी आपण येथे कोन विभागाचा मुख्य मेंबर विचारात घेतला आहे आपण मुख्य मेंबर ला चॅनेल विभाग म्हणून विचारात घेत आहोत जर असे असेल तर आपण लक्षात ठेवले पाहिजे की लजकोन शक्य तितका मेंबर च्या विभागाच्या संदर्भात सममितीने विखुरला गेला पाहिजे कारण चॅनेल विभागात चॅनेल विभाग स्वतःच एक सममितीय मेंबर आहे तर लजकोन वरच्या आणि खालच्या बाजूला सममितीय पद्धतीने दिला पाहिजे मग लजअँगल आणि गुसेट किंवा इतर सहाय्यक मेंबर शी असलेले त्यांचे कनेक्शन वाहिनीच्या फ्लेंजमधील स्ट्रेंथ च्या 10 टक्क्यांपेक्षा कमी नसणाऱ्या जास्तीचा फोर्स विकसित करण्यास सक्षम असेल तर फ्लॅंजमध्ये जो काही फोर्स येतो त्यापेक्षा10 टक्के जास्त ती डिझाइन करावी लागते आणि त्याचप्रमाणे मेंबर ला लाग कोनाचा जॉइंट त्या स्ट्रेंथ पेक्षा कमीतकमी 20 टक्के जास्त स्ट्रेंथ विकसित करण्यास सक्षम असेल तर लजअँगलची रचना करताना आपल्याला हेच लक्षात ठेवावे लागेल आणि मग इतर काही निकष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की कोणत्याही परिस्थितीत गसेट प्लेट किंवा इतर सहाय्यक मेंबर ना लजकोन जोडण्यासाठी 2 पेक्षा कमी बोल्ट रिवेट्स किंवा समतुल्य वेल्ड लांबीचा वापर केला जाऊ नये याचा अर्थ जेव्हा आपण मेंबरला लजअँगल आणि लज अँगलने गुसेट प्लेटशी जोडत असतो तेव्हा किमान 22 नंबरचा बोल्ट किंवा रिवेट बरोबर द्यावा लागतो आणि लज कोनाचे प्रभावी जोडणे शक्य तितके जोडलेल्या मेंबरच्या शेवटी समाप्त होईल मेंबर ला लज अँगल बांधणे हे मेंबरला गुसेट किंवा इतर सहाय्यक मेंबर शी थेट जोडण्यापूर्वीच सुरू करणे श्रेयस्कर ठरेल तर जेव्हा आपण या लज अँगलची रचना करणार आहोत तेव्हा या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील त्यामुळे आपण लज अँगलच्या रचनेतून कधी जाऊ हे स्पष्ट करू शकतो तर येथे तुम्हाला असे दिसते की 180 किलो न्यूटनचा फॅक्टर टेन्साईल लोड वाहून नेणाऱ्या टेन्साईल मेंबर ला ग्रेड च्या सामान्य बोल्टच्या 16 मिमी व्यासाचा वापर करून 10 मिमी जाड असलेल्या गुसेट प्लेटद्वारे रूपांतरित करावे लागते 4 जोडणी करण्यासाठी गसेट प्लेटची उपलब्ध लांबी मेंबर साठी 250 मिलिमीटरची रचना आहे आणि आवश्यक असल्यास त्याचे जोडणी लज कोन देखील तयार करते तर येथे आपण जे पाहतो ते जोडणीची लांबी मर्यादित आहे तर येथे जोडणीची लांबी 250 मिमी पर्यंत मर्यादित आहे उपलब्ध लांबी 250 मिमी आहे याचा अर्थ जर बोल्टची संख्या जास्त असेल आणि 250 मिलीमीटर लांबीमध्ये सामावून घेण्यास सक्षम नसेल तर आपल्याला लजकोन प्रदान करावा लागेल तर या गोष्टींची रचना कशी करायची ते आपण पाहू तर प्रथम आपण एकूण क्षेत्राचा अर्थ शोधू म्हणजे मेंबर चे आवश्यक Ag एकूण क्षेत्रफळ प्रथम शोधून काढेल की Tu बाय Fy बाय गॅमा m 0 म्हणजे 180 ते 10 क्यूब बाय 250 गुणिले 1 1792मिलिमीटर आहे आणि आता आपण 75 बाय 75 चा लज कोन वापरू शकतो माफ करा हा मोठा कोन नाही हा ISA 75 बाय 75 बाय 6 चा मुख्य कोन आहे इतका भार वाहून नेण्यासाठी आपण 75 बाय 75 बाय 6 चा कोन वापरूया जेथे Ag एकूण क्षेत्रफळ 866 असेलबरोबर आणि आर किमान 14 दिले आहे 6 बरोबर तर जर आपण 16 मिमी व्यासाचा बोल्ट वापरला तर त्यामुळे 16 मिमी व्यासाचा बोल्ट वापरण्यास सांगण्यात आले आहे तर मी शोधू शकतो की Anc चे मूल्य Anc75 वजा 6 भागिले 2 वजा 18 गुणिले 6 असेल तर हे 324 चौरस मिलीमीटर येत आहे त्याचप्रमाणे Ago मूल्य मला मिळेल 75 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 म्हणजे 432 चौरस मिलिमीटर म्हणून निव्वळ क्षेत्र AnI 324 अधिक 432 म्हणजे 756 चौरस मिलीमीटर शोधू शकतो तर मेंबर चे निव्वळ क्षेत्रफळ 756 चौरस मिलीमीटर येत आहे आता मी Tdnचे मूल्य शोधू शकतो ठीक आहे रप्चर मुळे नियंत्रित होणारी स्ट्रेंथ Tdn म्हणा मी गॅमा m 1 द्वारे अल्फा गुणिले An गुणिले fu म्हणून शोधू शकतो तर साधारणपणे मी शोधू शकतो की मी असे गृहीत धरतो की बोल्टची संख्या 4 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मी असे शोधू शकतो शकतो तर हे 198 4 किलो न्यूटन होत आहे 4जे 180 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर हे ठीक आहे आता मला संपर्काची जोडणी करायची आहे तर बोल्ट मूल्य मला Vdsb शोधावे लागेल तर Vdsb जर मला आढळले की ते fu बाय रूट 3 गुणिलेNn Anb Ns Ana Sb बाय गॅमा mb असेल येथे A n b हे 0 च्या बरोबरीचे आहे 78 गुणिले पाई भागिले 4 गुणिले d वर्ग 16 मिमी बरोबर तर हे येत आहे 157 तर जर मी हे मूल्य ठेवले तर ते असेल आणि शिअर प्लेन बोल्टच्या मुळातून जाईल असे गृहीत धरले जाईल तर Anb 157 असेल म्हणजे Ns 0 असेल आणि गॅमा m 1 25 असेल तर हे 29 किलो न्यूटन येत आहे तर आता मला हे शोधण्यासाठी बोल्टचे बेअरिंग मूल्य शोधावे लागेल की मला एज अंतर आणि पिच चे अंतर आहे जे मी 2 5 गुणिले d करू शकतो तर हे 40 आहे आणि हे 1 5 गुणिले d हे मी बनवू शकतो हे 24 येत आहे परंतु मी 30 घेऊ शकतो बरोबर तर जर आपण विचार केला तर 40 म्हणून पिच करा आणि 30 म्हणून एज करा तर K b मी E भागिले E भागिले 3 d0 म्हणजे 30 भागिले 3 गुणिले d0P भागिले 3d0 वजा 0 25 ची यादी म्हणून शोधू शकतो आणि नंतर 400 बाय 410 आणि 1 तर याची यादी 0 49 येत आहे बरोबर आता म्हणून बेअरिंग मूल्य मी शोधू शकतो की हे मूल्य 2 5 Kb असेल म्हणजे 0 49 d म्हणजे 16 t म्हणजे 6 आणि fubम्हणजे 400 बाय गॅमा mb तर जर मी गणना केली तर मी 37 6 किलो न्यूटन म्हणून शोधू शकतो तर बोल्टचे मूल्य या Vdsb आणिVdpb पेक्षा कमी असेल जे 27 किलो न्यूटन 29 किलो न्यूटन असेल तर जर बोल्टचे मूल्य 29 किलो न्यूटन असेल तर आवश्यक बोल्टची संख्या 180 भागिले 29 म्हणजे 6 2 असेल तर हे येत आहे 7 तर 7 संख्येचे बोल्ट आवश्यक आहेत जर 7 संख्येचे बोल्ट आवश्यक असतील तर गुसेट प्लेटची लांबी ही गुसेट प्लेटची लांबी असेल जी आपल्याला शोधावी लागेल तर हे 6 गुणिले 40 होईल कारण पिच चे अंतर 40 अधिक 2 गुणिले 30 एक एज अंतर 30 आहे तर हे 300 झाले आहे आणि ते 250 पेक्षा जास्त आहे कारण उपलब्ध लांबी 250 मिमी आहे म्हणून आपल्याला 300 मिमी लांबीच्या गसेट प्लेटची आवश्यकता आहे आपल्या गसेट प्लेटची उपलब्ध लांबी 250 आहे तर आपण लज अँगल प्रदान करू शकतो म्हणजे याला सामावून घेण्यासाठी आपल्याला लज अँगल प्रदान करावा लागेल तर जर आपण लज अँगल दिला तर जोडलेल्या लेगचे एकूण क्षेत्रफळ 75 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 432 असेल आणि मुख्य कोनाच्या लज अँगलच्या आऊटस्टँडिंग लेगचे एकूण क्षेत्रफळ 75 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 असेल क्षेत्रफळ 75 वजा 6 भागिले 2 गुणिले 6 असेल तर हे 432 येत आहे आता आपण येथे काय पाहू शकतो ते पहा की जर कोन असा असेल तर तर या लांबीच्या पायांचे क्षेत्रफळ आणि या पायाचे क्षेत्रफळ समान आहे या 2 पायांचे एकूण क्षेत्रफळ समान आहे तर आऊटस्टँडिंग कोनावरील भार आउटस्टॅण्डिंग लेग असेल तर मुख्य कोना च्या आउटस्टॅण्डिंग लेग लोड 180 गुणिले शेअरिंग 432 गुणिले 432 अधिक 432 असेल बरोबर तर ते 90 असेल म्हणजे या लेगमध्ये ते 90 ने भागले जाईल आणि या लेगमध्ये ते 90 ने भागले जाईल तर प्रत्येकी 90 किलो न्यूटन मुख्य कोनाच्या दोन्ही पायांवर येईल तर कोडाल तरतुदीनुसार लज अँगलवरील भार 20 टक्के अधिक असेल लज अँगलवरील भार 20 टक्के अधिक असेल तर हे 1 असेल 2 गुणिले 90 तर ते 108 किलो न्यूटन आहे याचा अर्थ असा की आता लज अँगलसाठी लागणाऱ्या निव्वळ क्षेत्रासाठी आपण सेक्शनचा आकार शोधण्याचा प्रयत्न करू तर आवश्यक निव्वळ क्षेत्राचा अर्थ असा होईल की आवश्यक क्षेत्र t भागिले F y भागिले गॅमा muम्हणजे t येथे 108 किलो न्यूटन आहे मी ते न्यूटनमध्ये बनवत आहे मग 250 भागिले 1 1 म्हणजे 475 चौरस मिलीमीटर असेल तर आवश्यक निव्वळ क्षेत्र 475 चौरस मिलीमीटर आहे तर आपण लॅग अँगलचा योग्य आकार निवडू शकतो असे म्हणू शकतो की जर आपण Sp 6 मध्ये पाहिले तर आपण भारतीय मानक कोनाचा 60 बाय 60बाय 5 चा आकार शोधू शकतो जिथे Ag मूल्य 575 दिले आहे आपण याची थोडी जास्त बाजू घेत आहोत कारण निव्वळ क्षेत्र थोडे कमी असेल तरag आपण याचा विचार करीत आहोत याचा अर्थ असा आहे की उपलब्ध निव्वळ क्षेत्र हे लॅग कोना चे निव्वळ क्षेत्रफळ असेल जे 575 वजा 16 गुणिले 5 असेल कारण बोल्ट होलचा व्यास 16 असेल तर ते 495 चौरस मिलीमीटर असेल जे 475 चौरस मिलीमीटरपेक्षा जास्त आहे आता आपण लॅग अँगल आणि गसेट प्लेट यांच्यातील जोडणी करू कारण जर आपण पाहिले की ही एक गसेट प्लेट आहे आणि जर हे आहे तर आपण याला लॅग अँगल मानतो आणि जर आपण याला मुख्य कोन मानतो तर बरोबर तर मुख्य कोन गुसेट प्लेटशी जोडलेला आहे मुख्य कोन त्या लॅग अँगलशी जोडलेला आहे आणि लॅग अँगल गुसेट प्लेटशी जोडलेला आहे या तीन गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत तर प्रथम आपण गुसेट प्लेट आणि गुसेट प्लेटसह लॅग अँगलचे कनेक्शन पाहू आता आपल्याला गसेट प्लेटसह लॅग अँगलचे कनेक्शन दिसते जर मी हे मुख्य आहे आणि हे गसेट प्लेट बरोबर आहे असे मानले तर हा लॅग अँगल आहे तर आता जर मला येथे जोडायचे असेल तर मला माहित आहे की लॅग अँगलवरील फोर्स 108 आहे बरोबर तर या संबंधात आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या म्हणजे लॅग अँगल आणि गसेट प्लेटमधील जोडणी 108 बाय 29 असेल हे बोल्टचे मूल्य आहे तर हे येत आहे 3 72 याचा अर्थ 4 आणि गसेट प्लेटची लांबी 00 असेल जी मी शोधू शकतो की 3 गुणिले 40 अधिक 2 गुणिले 30 जे 180 येत आहे तर ती उपलब्ध लांबीपेक्षा कमी आहे बरोबर तर हे एक सेकंद आहे जे आपण गुसेट प्लेटसाठी गुसेट प्लेट gp बरोबर gp सह मुख्य कोना चे जोडणी पाहू शकतो तर जोडलेल्या लेक चा भार 90 किलो न्यूटन आहे तर आपण विचार करू शकतो की यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या 90 भागिले 29 बरोबर 3 1 असेल तर हे 4 आहे म्हणजे लांबी इतकी असेल यासाठी गसेट प्लेटची लांबी 3 गुणिले 40 अधिक 2 गुणिले 30 असेल म्हणजे या ठिकाणी देखील ती 180 मिलीमीटर येत आहे बरोबर तर येथे आपण येथे 4 नंबरचे बोल्ट वापरत आहोत तसेच 4 नंबरचे बोल्ट वापरत आहोत आता मुख्य कोनाशी लज अँगल जोडणे म्हणजे मुख्य कोनाशी लज अँगलचे हे एक जोडणे म्हणजे किती बोल्ट आवश्यक आहेत जे आपल्याला पुन्हा पाहावे लागतील तर येथे लज अँगलचे मुख्य कोनाशी फक्त एक मिनिट hmचे कनेक्शन येथे t मूल्य आहे की या कोनातून लोड शिअर प्रत्यक्षात वाहून नेणाऱ्या लोडपेक्षा 40 टक्के जास्त असेल तर 40 टक्के जास्त म्हणजे 1 4 गुणिले 90 तर आवश्यक बोल्टची संख्या 90 गुणिले 1 4 बाय 29 तर हे येत आहे 4 34 जो 5 च्या बरोबरीचा आहे म्हणजे येथे गुसेट प्लेटची लांबी आवश्यक असेल त्याऐवजी आपण लज कोनाच्या लांबीची लांबी आणि लज कोनाची मुख्य कोनाची लांबी आणि मुख्य कोन म्हटले पाहिजे कारण हा एक कोन आहे जो दुसर्या कोनाशी जोडलेला आहे तर हे या दरम्यान आहे जर आपल्याला आढळले की ते 4 गुणिले 40 अधिक 2 गुणिले 30 अधिक 5 बोल्ट असतील तर हे 220 मिमी येत आहे बरोबर तर अशा प्रकारे आपण मुख्य कोनाची लांबी शोधू शकतो किंवा लज कोनाची किमान 220 मिमी असावी आता जर आपण आकृतीमध्ये पाहिले तर आपण असे पाहू शकतो की ते कसे दिसेल होय तर असे वाटेल की हा लज कोन आहे आणि हा मुख्य कोन आहे आता गसेट प्लेट आणि मुख्य कोन जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या 4 असेल जी आपल्याला मिळाली आणि गसेट प्लेटला लज कोनशी जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या देखील आवश्यक असेल 4 आणि मुख्य कोनाला लज कोनाने जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या ही जोडणी 5 असेल आणि एकूण अंतर येत आहे हे अंतर येत आहे जास्तीत जास्त 220 आणि उपलब्ध अंतर आहे 250 बरोबर उपलब्ध आहे किंवा गसेट प्लेटचे परवानगीयोग्य अंतर 250 होते आणि येथे आपल्याला 220 जास्तीत जास्त बरोबर मिळत आहे आणि वितरण अशा प्रकारे केले जाऊ शकते त्याच्या किमान पिच आणि किमान एज अंतरासह अशा प्रकारे केले जाऊ शकते तर येथे आपण काय पाहू शकतो की जरी आपण उच्च लांबीच्या जागी गसेट प्लेटच्या गसेट प्लेटच्या लांबीची लांबी कमी करणार आहोत परंतु अतिरिक्त कोन ज्याला लज कोन म्हणतात तो सादर केला गेला आहे तरलज अँगलच्या या परिचयामुळे सामग्रीची किंमत देखील असणे आवश्यक आहे म्हणून ती नेहमीच आर्थिक नसते परंतु कधीकधी वास्तुशास्त्रीय आवश्यकता किंवा इतर काही आवश्यकतेमुळे आपण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लांबीच्या पलीकडे जाऊ शकत नाही तर अशा परिस्थितीत आपल्याला लज अँगलची ओळख करून द्यावी लागेल तथापि जर लांबी कमी आवश्यक असेल म्हणजे परवानगीयोग्य लांबी किंवा जॉईंट ची उपलब्ध लांबी कमी असेल किंवा टेन्साईल फोर्स खूप जास्त असेल तर सुचवणे चांगले आहे की बोल्टचा मोठा आकार वापरणे म्हणजे बोल्टचा मोठा व्यास किंवा कोन विभागांचा उच्च आकार वापरणे तर याचा अर्थ असा आहे की त्याला त्याच्यात सामावून घेतले जाऊ शकते तरलज अँगलबद्दल हेच आहे